नमस्कार इंजिनिअरिंग ड्रॉइंग एन्ड कम्प्यूटर ग्राफिक्स या एनपीटीईएल ऑनलाइन सर्टिफिकेशन अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे मॉड्यूल 4 मधील 34 या व्याख्यानात आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स II भाग 4 मध्ये विशेषतः लाईन प्रोजेक्शन्स पाहणार आहोत या आधी आपण पाहण्याचा प्रयत्न केला की जर एखादी लाईन एखाद्या प्लेनशी समांतर असेल कदाचित दुसर्या प्लेनसोबत इनक्लाइन कोन बनवत असेल तर तेव्हा अशा लाईन कशा काढायच्या ते पहिल्या क्वॅड्रन्ट दुसऱ्या क्वॅड्रन्ट तिसऱ्या किंवा चौथ्या क्वॅड्रन्टमध्ये असू शकते आपण त्याचे प्रोजेक्शन्स पाहण्याचा प्रयत्न करतो ज्यामध्ये एक अट अशी आहे की ही लाईन यापैकी एका प्लेनशी समांतर आहे जर असे नसेल तर उदाहरणार्थ सर्वसाधारणपणे एक लाईन जी उभ्या प्लेनसोबत आणि आडव्या प्लेनसोबत वेगवेगळ्या कोनामध्ये इनक्लाइन असेल मग त्याचे प्रोजेक्शन्स कसे काढायचे आपल्याला जर लाईन माहित आहे आणि ही लाईन प्लेनसोबत कोन बनवित असेल तर यामध्ये आपण भिन्न प्रश्न विचारू जेणेकरून आपल्याला प्रोजेक्शन्स कसे काढायचे ते कळेल जर आपल्याला प्रोजेक्शन्स माहित असतील तेव्हा आपण दुसरा प्रश्न विचारु की त्या लाईनची खरी लांबी कशी काढायची तर प्रोजेक्शन्स जाणून घेणे आणि खरी लांबी काढणे यामध्ये नेहमीच थोडीशी गुंतागुंत दिसून येते तुलनेने ज्या ठिकाणी आपल्याला खरी लांबी आणि इनक्लाइन कोन माहित असतो ज्यामध्ये आपण प्रोजेक्शन्स काढू शकतो तर आपण आपल्या आजच्या वर्गात या दोन्ही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करू चला सुरूवात करूया आता एक A B ही लाईन निवडू जर आपण A हे खाली प्रोजेक्ट केले तर आपल्याला a हे आडव्या प्लेनवर मिळेल आणि B हे उभ्या लाईनमध्ये खाली प्रोजेक्ट केल्यावर आपल्याला b मिळेल तर हे प्रोजेक्शन्स आहेत हे आडव्या प्लेनसोबत कोन तयार करतात हे कोन बीटा किंवा थीटा असू शकतात त्याचप्रमाणे आपण A B हे बिंदू उभ्या प्लेनवर प्रोजेक्ट करूया ते a बनवते आणि b बनवते तर या प्रोजेक्शन लाईन आहेत आणि जेव्हा आपण हे आडव्या प्लेनच्या संदर्भात पहातो तेव्हा ते कोन अल्फा किंवा फाय बनवते बीटा किंवा थीटा हे दोन्ही कोन सर्वसाधारणपणे वेगळे असू शकतात जर असे असेल तर या लाईनचे प्रोजेक्शन्स कसे काढायचे याचा अर्थ असा की आपण उभ्या प्लेनवर a' b काढू आणि नंतर ते a आणि b असे प्रोजेक्ट करू शकतो a b ही खरी लांबी नाही किंवा a b ही खरी लांबी नाही खरी लांबी नेहमीच AB असते तर जर आपल्याला व्यस्त किंवा उलट प्रकाराचे प्रोजेक्शन्स कसे मिळवायचे हे माहित असेल किंवा हे कोन आणि खरी लांबी माहित असतील तेव्हा आपण हे a b कसे मिळवू शकतो तर हे प्रश्न आहेत जे आपण विचारू उभ्या प्लेनच्या संदर्भात या ab या खर्या लांबीने बनविलेले कोन हे टॉप व्ह्यू मध्ये मिळेल आणि खर्या लांबीने आडव्या प्लेनशी बनविलेले कोन हे आपल्याला उभ्या प्लेनवर किंवा फ्रंट व्ह्यू मध्ये दिसेल हे दिशानिर्देश आहेत जे आपण पाहू उदाहरणार्थ आपण यामध्ये पाहू शकतो की आडव्या प्लेनच्या संदर्भात प्रोजेक्ट केलेला कोन हा येथे आहे आणि उभ्या प्लेनच्या संदर्भात प्रोजेक्ट केलेला कोन हा या उभ्या प्लेनला ज्या कोनामध्ये छेदणार आहे हा कोन आपण येथे बीटा म्हणून पाहणार आहोत जेव्हा टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू नाहीत तेव्हा खरी लांबी कशी शोधायची हा एक प्रश्न विचारूया त्यासाठी आपण ही गोष्ट पाहू कदाचित आपल्याला हे टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू आधीच माहिती असतील आणि त्यावरून आपल्याला ही खरी लांबी काढायची आहे त्यासाठी आपण असे समजू की आपल्याला आधीपासूनच ab माहित आहेत आणि आपल्याला हे माहित आहेत कारण जर आपल्याला ab काढायचे असेल तर हे a कोठे आहे हे माहित असणे आवश्यक आहे आपण शेवटच्या वर्गात पाहिले की ते किती कोन बनवत आहे त्याद्वारे बनविलेले कोन येथे कट करून b बनवते त्याचप्रमाणे a खाली प्रोजेक्ट करा जेणेकरून आपल्याला a मिळेल जे उभ्या प्लेनपासून किती अंतरावर आहे हे कळेल आणि नंतर b प्रोजेक्ट करा मग त्यास अशा प्रकारे फिरवा जेणेकरून ते जे काही कोन बनवेल त्याचे आपण स्थान निश्चित करू आता दुसऱ्या प्रकरणात आपल्याला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू माहित आहे तेव्हा आपण खरी लांबी कशी काढायची तर ab चा वापर करा मग त्याला असे फिरवा जेणेकरून b2 लाईन काढता येईल तर यानुसार ab स्पष्ट आहे ab देखील स्पष्ट आहे असो आपण आधीच ab आणि ab काढले आहे b2 चे स्थान निश्चित करण्यासाठी आडव्या प्लेनवर ab ला परत प्रोजेक्ट करायचे एकदा का ही ab2 लाईन माहित झाली की आपण ते पुन्हा वर प्रोजेक्ट करावे a b ही लाईन आधीच माहित आहे तर b लाईनला प्रोजेक्ट केल्यावर b1 मिळेल एकदा b1 मिळाल्यावर a ते b1 जोडायचे आणि ही खरी लांबी आहे अशा प्रकारे आपण ही खरी लांबी काढतो आपल्याकडे ही प्रोजेक्ट केलेली लांबी 3D मध्ये आहे आणि आपल्याकडे ab हे आधीच आहे आपल्याला काय करायचे आहे की हे प्रोजेक्ट करायचे आणि आडव्या दिशेने फिरवायचे म्हणजेच ही लांबी आपल्याला खरोखर फिरवायची आहे जेणेकरून आपण येथे कुठेतरी बिंदूचे स्थान निश्चित करू आणि मग त्यास सर्व मार्गाने वर स्थानांतरित करु तर ही लाईन वाढवायची म्हणजे ती खरी लाईन काढू शकतो मग त्यास परत फिरवल्यानंतर ही AB लाईन मिळते अशाप्रकारे आपण ती काढतो तर अशाप्रकारे आपण भौमितिकदृष्ट्या या समान प्रक्रियेने यामध्ये हे काढणार आहोत हे फिरवून आपल्याला a b2 मिळेल आणि मग a b2 संपूर्णपणे वर हस्तांतरित करा नंतर या लाईन वाढवा म्हणजे ही खरी लांबी मिळेल प्रथम टॉप व्ह्यू फिरवले जाते आणि ab1 हे फ्रंट व्ह्यूशी XY लाईनला समांतर बनविलेले आहे आपल्याला ab1 मिळेल जे खरी लांबी आणि आडव्या प्लेनशी असलेला खरा कोन दाखविते आपल्याला खरी लांबी माहित असताना फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूचे स्थान कसे निश्चित करायचे हा दुसरा प्रश्न विचारूया तर यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर आपल्याला खरी लांबी माहित आहे आणि आपल्याला खऱ्या लांबीने आडव्या प्लेनसोबत आणि उभ्या प्लेनसोबत केलेला कोनदेखील माहित आहे ही एक सरळ समस्या आहे तर आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये उभ्या प्लेनचा कोन दिसतोय आणि आडव्या प्लेनचा कोन हा फ्रंट व्ह्यूमध्ये दिसतोय आपल्याला माहित असलेली खरी लांबी उभ्या प्लेनशी असलेल्या थीटा कोनासह काढावी आपल्याला ख या लांबीची रचना a b1 माहित आहे ती पूर्ण झाली आहे त्याचप्रमाणे ab1 ही खरी लांबी आपल्याला माहित आहे ती आपण फाय या कोनासहित काढावी आपल्याला ही खरी लांबी माहित झाली की मग आपण हे खाली प्रोजेक्ट करतो हे पूर्ण झाल्यावर एक कोन तयार करण्यासाठी आपण त्यास 90 अंशांद्वारे फिरवितो जेणेकरून ते त्या बिंदूला छेदेल आणि आपण खरी लांबी ही टॉप व्ह्यूमध्ये काढू शकतो चला हे पुन्हा एकदा करूया एकदा का आपल्याला ही खरी लांबी ab1 माहित असेल तर आपण ते खाली प्रोजेक्ट करतो जिथे आपण टॉप व्ह्यू लाईनच्या दिशेने या खऱ्या लांबीची लाईन काढत आहोत हे या मार्गाने टॉप व्ह्यू लाईनच्या दिशेने फिरवावे जे फाय हा कोन बनवते आणि अशाप्रकारे आपण ab चे स्थान निश्चित करतो एकदा का ab लाईन मिळाली आणि आपल्याकडे आधीपासूनच खऱ्या लांबीची लाईन आहे हे सर्व मार्ग परत वर प्रोजेक्ट करावे सर्व मार्गाने येथे पर्यंत सर्व प्रकारे फिरवावे म्हणजे अशाप्रकारे आपण फ्रंट व्ह्यू काढतो एक उदाहरण घेऊया एक लाईन AB ही 75 मिमी लांबीची आहे जी आडव्या आणि उभ्या प्लेनसोबत अनुक्रमे 30 डिग्री आणि 40 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे आणि बिंदू A हा HP च्या वर 12 मिमी अंतरावर आणि 10 मिमी VP च्या समोर आहे सर्वप्रथम a या बिंदूची कल्पना करा तो पहिल्या क्वॅड्रन्टमध्ये HP च्या वर 12 मिमी अंतरावर आणि 10 मिमी VP च्या समोर असू शकतो आणि ही खरी लाईन 75 मिमी लांबीची आहे ती या बिंदूच्या कोणत्याही दिशेत असू शकते आणि या लाईनने आडव्या प्लेनसोबत 30 डिग्री आणि उभ्या प्लेनसोबत 40 डिग्रीमध्ये कोन बनविला पाहिजे आपण हे पाहू या सर्व प्रथम आपण XY लाईन काढू मग आपण XY लाईनच्या वर 12 मिमी येथे a चे स्थान निश्चित करावे आणि XY लाईनखाली 10 मिमी येथे a चे कारण आपण ते आडवे प्रोजेक्शन फिरविणार आहोत म्हणून XY लाईनखाली 10 मिमी कारण ते VP च्या समोरील दिशेस आहे जे आपण फिरविणार आहोत तर आपण a चे देखील स्थान निश्चित केले आहे हे दुसऱ्या रंगाने मॅजेन्टा रंगाने दाखवू तर आपल्याला a माहित आहे a हे बिंदू माहित आहेत आता आपल्याला आडव्या प्लेनशी 30 डिग्री असे काढावे लागेल जे आपण फ्रंट व्ह्यूमध्ये पाहू शकतो तर a पासून 30 डिग्री कोन घ्या तर आपल्याला 30 डिग्री कोनामध्ये एक लाईन काढावी लागेल जेणेकरून आपण 75 मिमी लांबीची खऱ्या लांबीची लाईन काढू शकतो तर 75 मिमी लांबीची एक लाईन आपण 30 डिग्री कोनामध्ये काढू आणि त्यास b1 असे म्हणू त्याचप्रमाणे बिंदू a पासून 40 डिग्री कोनामध्ये या 75 मिमी लांबीचे स्थान निश्चित करा आणि त्यास b1 असे म्हणू आता आपल्याला या खऱ्या लांबीचे आडवे घटक काढायचे आहेत चला तर याला खरी लांबी म्हणा आणि ही देखील खऱ्या लांबीची लाईन आहे आपल्याकडे खर्या लांबीचे आडवे घटक ab1 आहेत ते आपण बिंदू b1 पासून काढूया तर आडवा घटक ab1 मिळविण्यासाठी बिंदू b1 पासून हे संपूर्ण वर प्रोजेक्ट करावे आणि त्यास 1 असे नाव द्यावे मग अशाचप्रकारे आपण 1 आणि 1 हे आडवे घटकांसाठी b1 पासून करू शकतो आपल्याला a1 ही लांबी फिरविली पाहिजे आपण आर्क काढण्यासाठी a1 हे कंपासमध्ये घेऊन ते फिरवावे म्हणजे ते या बिंदूपासून जाईल त्याचप्रकारे त्यास हे रेडिएली या दिशेने प्रोजेक्ट करा जेणेकरून ते आणखी एक आर्क बनवेल दर्शविल्याप्रमाणे त्यास लोकस a पर्यंत वाढवा आणि a यास केंद्र मानून ते फिरवावे आणि b चे स्थान निश्चित करावे मग फ्रंट व्ह्यूमध्ये a b हे जोडावे तर येथे आपण हे अशा प्रकारे फिरविणार आहोत जेणेकरून यामध्ये b1' ही लाईन वाढवून b चे स्थान निश्चित करता येईल त्याचप्रकारे b1 ही लाईन वाढवून b चे स्थान निश्चित करावे चला आता निळा रंग वापरू b1 या लाईनच्या विस्ताराद्वारे बिंदू b हा मिळाला आणि b 1 या लाईनच्या विस्ताराद्वारे b हा बिंदू मिळाला आपण त्यास जोडावे जेणेकरून या स्पष्ट लांबीच्या लाईन मिळतील हे a आहे आणि हे a आहे तर हे यंत्रणेचे फ्रंट व्ह्यू असेल आणि हे टॉप व्ह्यू असेल पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करूया प्रथम आपल्याला खऱ्या लाईनने बनविलेला कोन ओळखावा लागेल खऱ्या लाईनने बनविलेला कोन ओळखून ते वर प्रोजेक्ट करावे आणि हे फिरवावे त्याचप्रमाणे हे वर प्रोजेक्ट करावे आणि फिरवावे आधीपासूनच आपल्याला माहित असलेले b1 प्रोजेक्शन हे b ला कट होईपर्यंत वाढवावे तसेच b1 प्रोजेक्शन हे b ला कट होईपर्यंत वाढवावे हे झाले की फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मिळविण्यासाठी या लाईनला जोडावे आता ड्रॉईंग शीटवर या उदाहरणाचा अभ्यास करू आणि त्यानंतर आपण निष्कर्षांचा सारांश घेऊ तर सराव म्हणून पहिली गोष्ट म्हणजे एक XY लाईन काढा ही XY लाईन आहे पहिली पायरी म्हणजे 75 मिमीची खरी लाईन ओळखणे आहे त्यासाठी आपल्याला a बिंदूचे स्थान निश्चित करणे आवश्यक आहे जे XY लाईनच्या वर 12 मिमी अंतरावर आहे हे X अक्ष आहे हे Y अक्ष आहे आपल्याला a पासून 30 डिग्रीचा कोन घ्यावा लागेल त्यासाठी येथे एक आडवी लाईन काढू मग 30 डिग्री कोनाचे स्थान निश्चित करावे आणि लाईन काढावी यावर 75 मिमीचे स्थान निश्चित करावे आणि त्यास b1 असे म्हणू तर ही खरी लांबी आहे आणि ही लाईन जोडा मग या खऱ्या लाईनला खालच्या दिशेत प्रोजेक्ट करा त्यासाठी बिंदू a यास XY लाईनच्या खाली 10 मि अंतरावर खालील दिशेत प्रोजेक्ट करा आणि त्यास a असे म्हणू आणि या a पासून आडव्या लाईनसोबत 40 डिग्रीचा कोन बनवायचा आहे तर अशाप्रकारे ही लाईन जोडून हा कोन बनेल यास b1 असे म्हणू हा b1 बिंदू आणि a जोडा आपण पाहू शकतो की b1 आणि b1 हे वेगवेगळे आहेत आता या खऱ्या लाईन सर्व मार्गाने खाली प्रोजेक्ट कराव्यात समांतर मार्गाने खाली प्रोजेक्ट करावे या प्रोजेक्शननुसार हा बिंदू काढावा जे हस्तांतरित करायचे आहे त्यास 1 आणि 1 म्हणून चिन्हांकित करू आणि ही लांबी या मार्गाने हस्तांतरित करावी त्याचप्रमाणे ही लांबीसुद्धा हस्तांतरित करावी येथे या बिंदूपासून हे या मार्गाने प्रोजेक्ट करावे आपण हे आर्क बनविल्यावर आपल्यासाठी या खऱ्या लाईनला वाढविणे सोपे होते ही खरी लाईन b1 पासून या मार्गाने वाढवावी तसेच b1 पासून या मार्गाने वाढवावी आणि हा आर्क जेथे छेदत आहे तेथे बिंदू काढावा मग हा बिंदू ते a हे लाईनद्वारे जोडावे आणि या बिंदुला b असे म्हणू त्याचप्रमाणे आपल्याला b1 अशाप्रकारे वाढवायचे आहे की ही लांबी अशी फिरविली जाईल आपण ही लाईन जोडत आहोत आणि अशाप्रकारे हे a b असेल आता याची लांबी किती आहे हे पाहू तर आपण हे लक्षात घेऊया की हे उभे प्लेन आहे हे एक आडवे प्लेन आहे आणि आपल्याला हे पाहायचे आहे की प्रोजेक्शनची लांबी किती आहे जर आपण हे मोजले तर ते 64 युनिट असेल तर आपण हे 64 युनिट येथे लिहावे आणि हे ab लाईनला समांतर असेल त्याचप्रमाणे ab लाईनची लांबी 39 युनिट आहे म्हणून यास समांतर असे येथे 39 असे लिहावे तर जेव्हा एखादी लाईन ही उभ्या प्लेनला आणि आडव्या प्लेनला इनक्लाइन असेल तेव्हा या प्रकारच्या प्रोजेक्शन्सचा उपयोग हा यंत्रणेचे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू तयार करण्यासाठी करणे आवश्यक आहे पुढच्या वर्गात आणखी समस्या पाहूया